नमस्कार मॉड्यूल 2 युनिट 15 निर्गमन सर्वेक्षण मध्ये आपले स्वागत आहे आम्हाला मागील युनिटमधील मूल्यांकन करण्याच्या टप्पयाची उप प्रक्रिया समजली या युनिटमध्ये आम्ही कोर्स निर्गमन सर्वेक्षणाबद्दल चर्चा करू या व्याख्यानाचा निकाल म्हणजे कोर्स निर्गमन सर्वेक्षणची रचना आणि त्याचा वापर आम्ही मागील युनिटमध्ये पाहिल्याप्रमाणे मूल्यांकन अभ्यासक्रमाच्या महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक म्हणजे कोर्स निर्गमन सर्वेक्षण आपण ज्या अभिप्राय फॉर्मचा येथे विचार करीत आहोत तो बहुतेक संस्थांकडून प्राध्यापकांच्या अभिप्रायापेक्षा थोडा वेगळा आहे अभियांत्रिकीच्या सर्व शाखांच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी बर्याच संस्था एक विद्यार्थी अभिप्राय फॉर्मची रचना करतात आणि हा अभिप्राय गोळा करण्याची एक मानक यंत्रणा असते परंतु या अभिप्रायाचा प्राथमिक हेतू विद्यार्थ्यांद्वारे प्राध्यापकांचे मूल्यांकन करणे हा असतो सामान्यत हे FPEDS चा एक भाग म्हणून आयोजित केले जाते जे अधिकृततेसाठी आवश्यक असते हा अभिप्राय प्रामुख्याने प्राध्यापकांचे मूल्यांकन करण्यासाठी वापरला जातो आणि त्या आधारे विकास स्तरावर किंवा संस्था पातळीवर योग्य कार्यवाही करते अशा अभिप्राय फॉर्मच्या रचनामध्ये प्रशिक्षकाची निवड नसते अभिप्रायावर लक्ष केंद्रित केल्याने विद्यार्थ्यांद्वारे शिक्षकांचे मूल्यांकन केले जाते कोर्सबाबत अभिप्राय मिळविण्यास फारसा वाव नसतो म्हणून अशा सर्वेक्षणातून कोर्स विशिष्ट अभिप्राय मिळविणे फार कठीण आहे अभिप्राय प्रामुख्याने प्रशिक्षकाचे मूल्यांकन करतो निर्गमन सर्व्हेक्षण फॉर्म म्हणून हा आदर्श प्रशिक्षकाचे मूल्यांकन मूल्यमापन फॉर्म सर्वोत्कृष्ट नसू शकते कारण या अभिप्रायातील लक्ष विद्यार्थ्याकडून दिलेल्या प्रशिक्षकाचे मूल्यांकन असते तर पुढच्या वेळी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुधारण्यासह कोर्ससंबंधित अभिप्राय मिळवणे यामध्ये कोर्स निर्गमन सर्वेक्षणचे लक्ष केंद्रीत आहे अभ्यासक्रमाचे निर्गमन सर्वेक्षण हे प्रशिक्षकास बहुमूल्य अभिप्राय देते अशाप्रकारचा अभिप्राय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास उपयुक्त ठरू शकते आणि कोर्स पातळीवर योजना करा तपासा कृती करा अशा क्वालिटी लूप बंद करण्यास आम्हाला मदत होईल जसे आम्ही आधीच्या मॉड्यूलमध्ये पाहिले ही गुणवत्ता पळवाट बंद करणे पुढील वेळी कोर्स सुरू केल्यावर कोर्सच्या अंमलबजावणीतील सुधारणांचे नियोजन करणेअसा कोर्सच्या संदर्भात आम्हाला विशेषतः अभिप्राय डेटा मिळतो तेव्हा मोठ्या प्रमाणात सोयीस्कर होते आम्ही आधी पाहिलेल्या मिड कोर्स सर्वेक्षणांमध्ये ते कोर्स प्रस्तुती दरम्यान प्रशिक्षकास गतीशीलपणे सूचना अनुकूल करण्यास मदत करतात परंतु कोर्स निर्गमन सर्वेक्षण हा एक सारांश आहे आणि कोर्स पुन्हा ऑफर केल्यावर अंमलबजावणी सुधारण्यासाठी उपयुक्त आहे प्रामुख्याने कोर्स निर्गमन सर्वेक्षण हा एक सारांश आहे आणि अभिप्राय कोर्स अंमलबजावणीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने पुढच्या वेळी अभ्यासक्रम ऑफर केला जाईल कोर्स निर्गमन सर्वेक्षण अर्थातच NBA स्वतः स्पष्टपणे या दृष्टिकोनास ओळखत किंवा आदेश देत नसला तरी कोर्स निकालांच्या अप्रत्यक्ष प्राप्तीच्या संगणनामध्ये देखील वापरला जाऊ शकतो आधीच्या मॉड्यूलमध्ये आपण पाहिले आहे की जेव्हा आपण अर्थातच निकालांच्या प्राप्तीची गणना करतो तेव्हा आम्ही प्रत्यक्ष पध्दतींमधून मोजले जाणारे मूल्य अप्रत्यक्षपणे मोजल्या जाणार्या मूल्यासह एकत्र करू शकतो हे 9010 च्या गुणोत्तरात असू शकते प्रत्यक्ष मोजणी चाचणी क्विझ असाइनमेंट्स आणि सर्व अप्रत्यक्ष गणना यासह सर्व मूल्यांकन साधनांमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर आधारित असेल कोर्स निर्गमन सर्वेक्षण आम्हाला अप्रत्यक्ष फॅशनमध्ये COची प्राप्ती मोजण्यात मदत करेल प्रशिक्षकाने महाविद्यालयाने परवानगी दिल्यास त्यांचे स्वतचे अभ्यासक्रम निर्गमन सर्वेक्षण फॉर्म तयार करावा कारण प्रशिक्षकाच्या निर्गमन सर्वेक्षणमध्ये एखाद्या शिक्षकांना विचारू इच्छित विशिष्ट प्रश्न वेगवेगळ्या कोर्सेस आणि वेगवेगळ्या प्रशिक्षकांसाठी भिन्न असू शकतात म्हणूनचसंस्था व्यापी फॉर्म कोर्स निर्गमन सर्वेक्षण म्हणून वापरण्यासाठी योग्य नसेल आणि प्रशिक्षकास खरोखरच स्वत चा किंवा तिचा स्वत चा अभ्यासक्रम निर्गमन सर्वेक्षण फॉर्म घेण्याची परवानगी दिली पाहिजे जर संस्थेला आवश्यक असेल तर हा कोर्स निर्गमन सर्वेक्षण फॉर्म संस्था पातळीवरील सामान्य मूल्यांकन फॉर्ममध्ये एकत्रित केला जाऊ शकतो सर्वेक्षण फॉर्म हा एक भाग असा असेल जो संस्थेत सामान्यतः विद्यार्थ्यांद्वारे प्राध्यापकांच्या मूल्यमापनाशी संबंधित असतो आणि एक भाग ज्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे आपल्याकडे शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली असल्यास ते प्रत्येक कोर्ससाठी सारांश विद्यार्थ्यांचा अभिप्राय अहवाल तयार करण्यास परवानगी देऊ शकतात अभ्यासक्रम निर्गमन सर्वेक्षणातील मुख्य आव्हानांपैकी एक म्हणजे वैध सर्वेक्षण डेटा मिळणे ही समस्या केवळ भारतातच नाही तर जगभरात सर्वत्र आहे सर्वेक्षणांची रचना कशी करावी वैध डेटा मिळविण्यासाठी सर्वेक्षणांचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी साहित्याचे संशोधन बर्याच प्रमाणात उपलब्ध आहेत कोणत्याही सर्वेक्षणात अर्थातच वैध डेटा मिळविणे हे एक मोठे आव्हान आहे परंतु अर्थातच निर्गमन सर्वेक्षणाच्या बाबतीत हे गंभीर आहे विद्यार्थ्यांनी नकारात्मक अभिप्राय दिल्यास त्यांना बळी पडण्याची भीती वाटते काही प्रमाणात अर्थातच अभिप्रायाला अज्ञात बनवून ते काढले जाऊ शकते तरीही असे शक्य आहे की विद्यार्थ्यांकडून अशी भीती असते की त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया देऊ नयेत तसेच बरेचदा विद्यार्थी असे गृहीत धरतात की त्यांचा अभिप्राय खरोखर महत्वाचा नाही आणि ही प्रक्रिया केवळ औपचारिकता आहे कारण संस्था पातळीवरील काही प्रक्रिया कोर्सचे निर्गमन सर्वेक्षण आयोजित केले जावे अशी त्यांची मागणी असते असा समज आहे की कोणताही शिक्षक खरोखरच हा डेटा वापरत नाही आणि बहुतेक संस्थांमध्ये हे खरे आहे की कोर्स निर्गमन सर्वेक्षण प्रत्यक्षात केवळ औपचारिकता म्हणून दिले जाते बरेचदा शिक्षक डेटा गोळा करतात आणि फक्त फाइल तयार करतात पुढच्या वेळी जेव्हा ऑफर केला जाईल तेव्हा कोर्सच्या वितरणासाठी सुधारणेची योजना आखण्यासाठी ते खरोखर या डेटाचा उपयोग करीत नाहीत जर प्रक्रियेस अशी मागणी केली गेली आहे की काही निर्मिती काही टिप्पण्या त्यांनी केलेल्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या पाहिजेत परंतु अर्थातच पाठ्यक्रम वितरण सुधारण्याच्या वास्तविक हेतूऐवजी पुन्हा अधिक औपचारिक मार्गाने समाविष्ट केल्या पाहिजेत म्हणूनच कदाचित शिक्षक असे गृहित धरण्यात चूकत नाहीत की शिक्षक खरोखरच कोणत्याही गंभीर आणि अर्थपूर्ण फॅशनमध्ये सर्वेक्षण डेटा वापरत नाहीत ज्यामुळे विद्यार्थ्यांना खरोखरच वैध नसलेला डेटा देखील प्रदान केला जातो आणखी एक मुद्दा हा सर्वेक्षण फॉर्मची लांबी असू शकते जो विद्यार्थ्यांच्या प्रतिसादांच्या गुणवत्तेवर देखील या अर्थाने परिणाम करू शकते की सर्वेक्षण फॉर्ममध्ये अनेक प्रश्न असल्यास थकवा येऊ शकतो तर प्रथम 15 20 प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर विद्यार्थी खरोखर तर्क करून प्रतिसाद देण्याऐवजी अधिक स्वयंचलित प्रतिसाद देऊ शकतात सर्वेक्षण फॉर्मची लांबी किती असावी याबद्दल कठोर आणि वेगवान नियम नाहीत शिक्षकांना त्यांच्या विशिष्ट संदर्भात प्रयोग करावे लागेल आणि काय चांगले कार्य करते ते पहावे लागेल वास्तविक पाहता वैध सर्वेक्षण डेटा मिळविण्यात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्याचा कोणताही हमी मार्ग नाही असे आपण म्हणू शकतो यासाठी विभाग स्तरावरील प्राध्यापकांकडून काही प्रमाणात प्रयोग आवश्यक आहेत बहुधा संस्था स्तरावरही त्यांच्यासाठी काय चांगले कार्य होते ते पाहणे आवश्यक आहे अजून एक मुद्दा असा आहे की या कोर्सच्या एक्झिट सर्वेक्षणामध्ये कोणी भाग घ्यावा बर्याच शिक्षकांना ठामपणे असे वाटते की "अनियमित" विद्यार्थ्यांनी पुरविलेल्या डेटाची मर्यादा किंवा कोणतीही वैधता नाही कोर्स एक्झिट सर्वेक्षणामध्ये भाग घेण्यासाठी काही संस्था प्रवेश मापदंड लादतात ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती काहींपेक्षा जास्त असते असे समजू ते अभ्यासक्रमाच्या निर्गमन सर्वेक्षणात भाग घेऊ शकतात

वर्गात अनियमित असणारे विद्यार्थी वैध डेटा देऊ शकणार नाहीत याची काहीशी सत्यता असतानाही प्रवेशाचा निकष म्हणून कामगिरी निश्चित करणे इष्ट ठरणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमात उत्तम कामगिरी केली नाही अशा विद्यार्थ्यांकडून आम्हाला अभिप्राय घ्यायचा आहे कारण पुढच्या वेळी ऑफर केल्यावर कोर्स वितरणामध्ये सुधारणा घडवून आणण्यात आपला अभिप्राय मूल्यवान ठरू शकतो पण हजेरी कदाचित होय जर संस्थेला जोरदार वाटत असेल किंवा त्याबद्दल विभाग किंवा प्रशिक्षक जोरदारपणे वाटत असतील तर विद्यार्थ्यांनी निर्गमन सर्वेक्षणात भाग घेण्यास परवानगी देण्यापूर्वी काही कमीतकमी उपस्थिती आवश्यक आहे असे ते सांगू शकतात परंतु कोणताही हमी मार्ग किंवा अनोखा मार्ग किंवा कोर्स निर्गमन सर्वेक्षण डिझाइन आणि प्रशासन करण्याचा योग्य मार्ग नाही एखाद्यास प्रयोग करून असा एक सर्वेक्षण अभ्यासक्रम घेऊन बाहेर यावे लागेल जे त्यांच्या विशिष्ट संदर्भात सर्वोत्कृष्ट कार्य करते हे सर्व मुद्दे आहेत ज्यांचे स्पष्टपणे विचारात घेतले जाणे आवश्यक आहे आणि त्यांच्या उद्देशासाठी योग्य असलेल्या सर्वेक्षण फॉर्मवर येताना त्यांचा स्पष्टपणे विचार करणे आवश्यक आहे इलेक्ट्रॉनिक आणि अनामिकपणे प्रदान केलेला अभिप्राय सामान्यत वैध सर्वेक्षण डेटा मिळविण्यासाठी आवश्यक असतो यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती की त्यांनी नकारात्मक अभिप्राय दिल्यास ते बळी पडतील हे निश्चित दूर होते अभिप्राय इलेक्ट्रॉनिक असतोआणि तो निनावी असतो विद्यार्थी आपली मते व्यक्त करण्यास मोकळे असतात आणि जर त्यांना नकारात्मक प्रतिक्रिया द्यावयाची असेल तर ती प्रतिक्रिया देऊ शकतात जर इलेक्ट्रॉनिक सिस्टम असल्यास असे अभिप्राय देण्याची अधिक शक्यता असते कारण त्यात अज्ञात डेटा प्रविष्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे अर्थात यासंदर्भात देखील एक उलटी बाजू आहे की जेव्हा ते निनावी असतात तेव्हा काही विद्यार्थी टिप्पण्या देऊ शकतात जे खरोखरच मान्य नसलेल्या टिप्पण्या नसतात परंतु ते विद्यार्थ्यांमधील निराशा व्यक्त करतात सर्वेक्षणानुसार वैध डेटा मिळविणे ही नेहमीच एक समस्या असते दीर्घ कालावधीत लोकांना आढळले आहे की आकडेवारीनुसार सर्वेक्षण डेटा अर्थपूर्ण आणि उपयुक्त ठरू शकतो वैध निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षक त्यांच्या विवेकबुद्धीचा उपयोग सर्वेक्षण डेटाचा उपयोग करू शकतात विद्यार्थ्यांचा सर्वेक्षण डेटा एकत्रित करण्यापूर्वी सर्व्हेक्षण डेटाशी संबंधित असलेल्या शिक्षकाद्वारे महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात गुणवत्तापूर्ण वेळ घालवणे देखील आवश्यक असते किंवा खूप उपयुक्त ठरू शकते खरं तर बर्याच प्रयोगांमध्ये अनुभवानुसार पुरावा गोळा केला गेला आहे की सर्वेक्षण फॉर्म सादर करण्यापूर्वी विद्यार्थ्यांशी अशा प्रकारच्या संवादाचा डेटाच्या वैधतेवर खूप सकारात्मक आणि फायदेशीर प्रभाव पडतो जर शिक्षक विद्यार्थ्यांसह काही दर्जेदार वेळ घालवू शकत असतील तर निर्गमन सर्वेक्षणाचे उद्दीष्ट समजावून सांगा विद्यार्थ्यांना अभिप्राय द्यावा की अभिप्राय डेटा त्याच्या सर्व गंभीरतेने घेतला जाईल आणि कोर्स वितरण्याच्या सुधारणेची योजना तयार करण्यासाठी वापरला जाईल आणि अधिक वैध डेटा उपलब्ध करुन दिला असेल तर ते विद्यार्थी ते अधिक गांभीर्याने घेतील कोर्स निर्गमन सर्वेक्षणाचा डेटा वापरण्याच्या काही ठराविक घटना विद्यार्थ्यांना कदाचित विभाग स्तरावर काही प्रकारच्या केस स्टडीजमध्ये मांडल्या गेल्यास हे उपयोगी ठरू शकते पूर्वीच्या वर्षांप्रमाणे त्यांना कोणत्या प्रकारचा अभिप्राय डेटा मिळाला आणि कोर्सची वितरण सुधारीत करण्यासाठी त्यांनी डेटा कसा वापरला विशिष्ट उदाहरणे सामान्यतेत नाही परंतु विशिष्ट अभ्यासक्रम विशिष्ट अभिप्राय आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये लागू केलेल्या विशिष्ट सुधारणेबद्दल आदर अशा केस स्टडीजमुळे विद्यार्थ्यांना हे पटवून देण्यात मदत होईल की निर्गमन सर्वेक्षण हा विभागासाठी एक गंभीर विषय आहे कोर्सच्या निर्गमन सर्वेक्षणाचा चांगला उपयोग झाल्याची काही उदाहरणे आहेत एचओडी विद्यार्थ्यांना सादर करू शकतील तर ते खूप उपयुक्त ठरेल हे खरोखर उपयुक्त ठरेल यासाठी सादर केलेला केस स्टडीज अगदी विशिष्ट असणे आवश्यक आहे नेमका कोणता कोर्स नक्की कोणत्या प्रकारचे अभिप्राय आणि त्या अभिप्रायाकडे पाहण्यामुळे कोणत्या प्रकारच्या सुधारणा विशेषतः झाल्या आहेत प्रत्यक्षात वैध डेटा मिळविण्यासाठी एखाद्यास अनेक पध्दती वापराव्या लागतील अन्यथा निकृष्ट दर्जाचे सर्वेक्षण डेटा मिळविणे या प्रक्रियेच्या संपूर्ण हेतूकडे दुर्लक्ष करते खरोखर व्यावहारिक उपयोग नसलेले हे फक्त कागदपत्रांपैकी एक बनले आहे आम्हाला वैध सर्वेक्षण डेटा न मिळाल्यास संपूर्ण प्रक्रिया उद्देशाकडे दुर्लक्ष होते या प्रश्नांचा जाणीवपूर्वक विचार करणे पुढे जाण्याची योजना तयार करणे अभ्यासक्रम निर्गमन सर्वेक्षण फॉर्मची रचना करणे तसेच त्या सर्वेक्षण फॉर्मची अंमलबजावणी करणे आणि शक्य तितक्या प्रमाणात वैध सर्वेक्षण डेटा मिळविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे फॉर्मची वास्तविक रचना वापरण्याचे दृष्टिकोन बर्याच प्रकारचे रचनात्मक दृष्टिकोण स्वतः तयार करतात साहित्यामध्ये उपलब्ध आहेत आणि फॉर्मची रचना करण्याचा कोणताही अनोखा मार्ग नाही सर्वेक्षण फॉर्मसंदर्भात कोणत्याही प्रश्नाचे अन्य उत्तर नसते येथे काय सादर केले आहे ते फक्त एक नमुना फ्रेम कार्य आहे आपण साहित्य शोधू शकता संस्थेत प्रयोग करू शकता आणि आपल्या हेतूने संदर्भानुसार अनुकूल असलेल्या डिझाइनवर पोहोचू शकता प्रश्नांमध्ये सामान्यत अभ्यासक्रम व्यवस्थापन शिकण्याचे वातावरण कोर्सचे निकाल आणि शिक्षकांची वैशिष्ट्ये अशा चार बाबींचा समावेश असतो हे शक्य आहे की जर कोर्स निर्गमन सर्वेक्षण फॉर्म एखाद्या संस्था व्यापी विद्याशाखा मूल्यांकन फॉर्ममध्ये एकत्रित होत असतील तर यापैकी काही प्रश्न निरर्थक होऊ शकतात उदाहरणार्थ जर संस्था व्यापी सर्वेक्षण फॉर्मच्या विद्यार्थ्यांच्या पैलूद्वारे प्राध्यापकांच्या मूल्यांकनाचा एक भाग म्हणून प्रशिक्षकांची वैशिष्ट्ये आधीपासूनच समाविष्ट केली असतील तर आम्हाला त्या पुन्हा येथे देण्याची गरज नाही मुळात आम्हाला त्या संस्थेत वापरल्या जाणार्या विशिष्ट गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल आणि मग त्यानुसार या कल्पनांना अनुकूल बनवावे लागेल आपण ज्याची चर्चा करीत आहोत ते एक अतिशय विस्तृत नमुना फ्रेम वर्क आहे सामान्यत 1 ते 5 च्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत इतर श्रेणी शक्य आहेत परंतु हे सर्वात लोकप्रिय आहे 1 मूल्य सर्वात नकारात्मक प्रतिसाद आहे आणि 5 मूल्य सर्वात सकारात्मक प्रतिसाद आहे हे बरेच सामान्य आहे जरी काही संस्था केवळ 1 2 3 च्या प्रमाणात वापर करतात आणि नंतर काही संस्था 0 वापरण्यास परवानगी देखील देतात परंतु 1 ते 5 सर्वात सामान्य आहे आणि 0 ते 5 देखील सामान्य आहे विद्यार्थ्यांकडे असलेल्या आवाहनासह हा फॉर्म सुरू होऊ शकतो वैध डेटा मिळविण्याची वस्तुस्थिती येथे चित्रात येते "तुमच्या अभ्यासक्रमाबद्दलचा तुमचा विचारलेला अभिप्राय संबंधित शिक्षक आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याकरिता विभागाला खूप मोलाचा ठरेल तुमच्या गुणवत्तेच्या वेळेबद्दल धन्यवाद " हे बर्यापैकी सरळ सरळ सरलीकृत कल्पना दिसते परंतु अनुभवजन्य अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की कोर्स निर्गमन सर्वेक्षण फॉर्मची अशी सुरुवात विद्यार्थ्यांच्या समजण्यावर सकारात्मक परिणाम करते विद्यार्थ्यांना आवाहन करून फॉर्म सुरू करणे चांगले असते सुरुवातीला आपल्याकडे 2 3 प्रश्न असू शकतात जे एकंदर दृष्टिकोन दर्शवितात आणि ते सर्वसाधारणपणे कोर्सला 1 ते 5 मूल्य करतील असे असू शकतात कोर्स सामग्रीचे मूल्य या कोर्सच्या संदर्भात प्रशिक्षकाला रेट करू शकतात कोणत्याही कोर्सच्या निर्गमन सर्वेक्षणात हे सामान्य असू शकते आणि हे दृश्य प्रश्नांपेक्षा खूप व्यापक आणि सामान्य आहे कोर्स निर्गमन सर्वेक्षणाच्या प्रत्येक बाबीच्या संदर्भात काही संभाव्य प्रश्न आहेत ते पाहूया कोर्स व्यवस्थापनाच्या संदर्भात आम्ही कोर्स संस्थेसारखे प्रश्न विचारू शकतो ते किती चांगले होते केल्या आणि त्या विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर अशा फॅशनमध्ये व्यापल्या गेल्या योग्य वेळी चाचण्या घेताल्या जातात का अंतर्गत चाचण्यांसाठी पुरेसा वेळ होता का चाचण्यांचे संघटन CO कव्हरेज वेळ आणि वेळापत्रक यासारख्या सर्व बाबींविषयी डेटा काढण्यासाठी आम्ही 3 4 प्रश्न विचारू शकतो प्रश्नमंजुषाची गुणवत्ता प्रश्नमंजुषा नमूद केलेल्या COशी परस्पर आहेत की नाही प्रश्नोत्तरी कोणत्या वेळी आयोजित केली जाते प्रश्नमंजुषेला किती वेळ देण्यात आला शिक्षणाला प्रोत्साहित करण्यासाठी असाइनमेंट्सची खरोखरच मूल्यांकन करीत नाहीत विद्यार्थ्यांची संभाव्यता तसेच शिक्षकांच्या दृष्टीकोनातूनही ही नेमणूक खरोखरच वेळ वाया घालवणारी आहे असाइनमेंटची काळजीपूर्वक रचना करणे आणि ते विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचे आव्हान प्रदान करतात आणि वर्ग कक्ष चाचणी किंवा प्रश्नमंजुषामध्ये पुरेसे लक्ष दिले जाऊ शकत नाहीत अशा काही COला संबोधित करतात आणि विद्यार्थ्यांच्या उपयोगितांबद्दल त्यांचे मत व्यक्त करू शकतात याची खात्री करणे आवश्यक आहे शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी या असाइनमेंट्स विभाग आणि शिक्षकांसाठी पुन्हा एक मनोरंजक प्रकारचा अभ्यास असू शकतो सेमेस्टरवर सर्वसाधारण कामाचे ओझे या अर्थाने दिलेली एकूण नेमणूकांची संख्या क्विझ घेतल्या गेलेल्या चाचण्या घेतल्या गेलेल्या आणि परीक्षेचे सत्र व इतर कोणत्याही प्रकारचे मूल्यांकन जे एकत्र घेतले जाते विद्यार्थ्यांना वर्कलोडबद्दल कसे वाटते ते देखील एक उपयुक्त प्रश्न असू शकतो हे फक्त नमुनेदार प्रश्न आहेत आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असू शकतात कमीतकमी शक्य आहे शिक्षण वातावरण इथले काही प्रश्न प्रशिक्षकांच्या वैशिष्ट्यांशीही संबंधित आहेत एक असा युक्तिवाद करू शकतो की या प्रत्यक्षात शिक्षकांच्या वैशिष्ट्यांमध्येच जायला हवे मूलभूतपणे आम्हाला या श्रेणी अंतर्गत किंवा शिक्षकांच्या वैशिष्ट्यांच्या श्रेणीमध्ये ठेवणे आवडेल की नाही या मुद्द्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे परंतु या काही बाबींचा विचार करणे आवश्यक आहे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात सकारात्मक संवाद अस्तित्त्वात आहे स्पष्टीकरण शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना इन्स्पेक्टरला कधीही व्यत्यय आणण्याची नेहमी परवानगी असते हे खूप महत्वाचे आहे कारण काही शिक्षक विद्यार्थ्यांकडून असे व्यत्यय आणलेले आवडत नाहीत संपूर्ण व्याख्यान पूर्ण झाले आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी असते हे कदाचित शिक्षणासाठी अनुकूल नाही स्पष्टीकरण शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना नेहमीच शिक्षकांना व्यत्यय आणण्याची परवानगी आहे की नाही हे जाणून घेणे उपयुक्त असते वर्गातील चर्चेस प्रोत्साहित केले गेले होते आणि त्यांचे संचालन चांगले करण्यात आले होते चर्चा महत्त्वपूर्ण आहेत परंतु योग्य संयम घडते याची खात्री करणेसुद्धा प्रशिक्षकाला आवश्यक आहे अन्यथा चर्चा स्पर्शिकरित्या जाऊ शकते आणि वर्ग वेळ वाया जाऊ शकतो आवश्यक शिक्षण संसाधने सहज उपलब्ध आणि प्रवेशयोग्य होती प्रयोगशाळेतील उपकरणे चांगली राखली गेली आणि आवश्यक प्रयोग करण्यात कोणतीही अडचण नव्हती ही प्रयोगशाळा सिद्धांतामध्ये एकत्रित केली असती तर अन्यथा प्रयोगशाळेतील अभ्यासाशी संबंधित इतरही काही मुद्दे आहेत आम्ही पुढच्या युनिटमध्ये म्हणजेच प्रयोगशाळेतील कोर्सेसकडे पहात असताना या बाबींवर अधिक तपशीलवार चर्चा करू एक्झिट सर्वेक्षण फॉर्म बनवताना कोणते अतिरिक्त प्रश्न तयार होतात कोर्सचे निकाल कोर्सच्या निकालावर अगदी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्गातच चर्चा झाली पाहिजे कोर्सचे निकाल स्पष्ट झाले पाहिजेत लक्षात घ्या की आपल्याकडून अपेक्षित असलेल्या कौशल्यांबद्दल आपण किती आत्मविश्वास बाळगता ही केवळ एक धारणा आहे वास्तविक हे विद्यार्थी आवश्यक कार्यक्षमतेचे प्रदर्शन करण्यास सक्षम आहेत की नाही आम्ही इतर मूल्यांकन साधनांमध्ये त्यांच्या कामगिरी जसे की वर्ग चाचण्या क्विझ आणि असाइनमेंटवरून मत बनवत असतो येथे आम्ही विद्यार्थ्यांची समज जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो त्यांना त्या क्षमतांच्या बाबतीत आदर कसा वाटतो म्हणूनच COची गणना करण्याचा हा अप्रत्यक्ष मार्ग आहे विद्यार्थ्यांच्या समजुतीनुसार हे अधिक आहे COच्या प्राप्तीसाठी सूचनात्मक सक्रियतेने मदत केली म्हणजेच सुधारित ब्लूम वर्गीकरणातील संज्ञानात्मक पातळी आणि ज्ञान श्रेणीनुसार ते COशी संरेखित झाले आहे प्रत्येक COला दिलेला वेळ पुरेसा होता हे आवश्यक आहे कारण हे पुढील प्रश्नाशी देखील संबंधित आहे कव्हरेज गती संपूर्ण आरामदायक होती हे दोन्ही संबंधित आहेत कव्हरेजची गती काळजीपूर्वक नियोजित नसल्यास प्रारंभिक COला बराच वेळ लागतो एकूण वेळेचा अगदी अयोग्य प्रमाणात आणि संपण्याच्या दिशेने वेग अचानक वेगवान होतो आणि नंतरच्या CO ते चांगले व्यापले जात नाही कव्हरेजची गती संपूर्ण सोयीस्कर होती की नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे आणि संबंधित प्रश्न प्रत्येक COला दिलेला वेळ पुरेसा आहे तर हे संबंधित प्रश्न जाणून घेणे महत्वाचे आहे मूल्यांकन केलेल्या CO आणि कार्यक्षमतेशी संबंधित मूल्यांकन संबंधित होते म्हणजेच मूल्यांकन COशी संरेखित आहे हे खूप महत्वाचे आहे की कोर्सचा निकाल सूचना आणि मूल्यांकन ते सर्व एकमेकांशी संरेखित आहेत विद्यार्थ्यांकडून चांगल्या शिक्षणासाठी ते आवश्यक आहे मूल्यमापन नमूद केलेल्या COशी संबंधित होते की नाही हे समजण्यासाठी आम्ही मूल्यमापन संबंधित विद्यार्थ्यांना समजून घेणे आवश्यक आहे COशी संबंधित उदाहरणे तपशीलवार तयार झाली आणि ती परीक्षांसाठी उपयुक्त ठरली कारण परीक्षा देखील आवश्यक आहेत ते विद्यार्थ्यांसाठी उच्च भागभांडवल वस्तू आहेत म्हणून हे जाणून घेणे महत्वाचे आहे आपण इच्छित असल्यास आम्ही एक सामान्य प्रश्न विचारू शकता प्रत्येक COला आपल्यास प्राप्त करण्यात सोयीस्कर पातळीच्या संदर्भात रेट करा मुळात अगदी कमी सोईपासून ते उच्च सोईपर्यंत आणि आम्ही त्यांना प्रत्येक CO रेट करण्यास सांगू शकतो येथे आम्ही कोर्स घेतलेला एक नमुना नुकताच दर्शविला आहे वास्तविक संख्या कितीही असली तरी आपण तिथे लिहू शकतो बहुतेक विद्यार्थ्यांसाठी कठीण असल्याचे सिद्ध होत असलेल्या COचा एखादा विशिष्ट COकिंवा छोटा उपसमूह आहे का हे पाहण्याची कल्पना आहे मूलत ज्यास सामान्यतः स्टिकी पॉईंट्स म्हणतात म्हणूनच जर बहुतेक विद्यार्थ्यांना COच्या लहान उपसहाय संदर्भात काही अडचण वाटत असेल तर पुढच्या वेळी कोर्स लागू झाल्यावर आम्हाला त्या COशी आदराने काहीतरी करावे लागेल ती कल्पना मिळविण्यासाठी आम्ही या प्रकारचा प्रश्न विचारू शकतो प्रशिक्षकाची वैशिष्ट्ये जर विद्यार्थ्यांद्वारे प्राध्यापकांच्या मूल्यांकनासाठी एखादे संस्था व्यापी फॉर्म असेल आणि जर त्यामध्ये या बाबींचा समावेश असेल तर आम्हाला पाठ्यक्रम निर्गमन सर्वेक्षणात त्या पुन्हा कराव्या लागणार नाहीत तथापि यापैकी काही वैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण आहेत संभाव्य प्रश्नः शिक्षकांकडे सामग्रीवर प्रभुत्व होते सर्व विद्यार्थ्यांशी निष्पक्ष वागणूक दिली गेली प्रशिक्षकाकडे उत्तम संप्रेषण कौशल्य होते शिक्षकांनी वर्ग कक्षात प्रश्न उपस्थित करण्यास प्रोत्साहित केले तांत्रिक शंका चांगले स्पष्टीकरण देण्यात आले प्रशिक्षकाची सामान्य वृत्ती बर्यापैकी समर्थनीय होती आपण पहात असल्यास मुळात शिक्षकांची वैशिष्ट्ये तीन बाबीं दर्शवतात एक म्हणजे तांत्रिक क्षमता ज्ञान दुसरा म्हणजे दृष्टीकोन आहेविद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारी सहायक वृत्ती तिसरा वर्ग योग्य वर्तन आणि शिस्त देखभाल आहे तर शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाचे तीन परिमाण आहेत आणि या तीनही आयामांबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात तांत्रिक दक्षता समर्थक वृत्ती या पद्धतीने वर्गाचे वर्तन अगदी संघटित आणि शिस्तबद्धतेने घेतले जाते वास्तविक सर्वेक्षण फॉर्म जेव्हा डिझाइन करायचे असेल तेव्हा इतर बर्याच समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे एकूण प्रश्नांची संख्या निश्चित केली पाहिजे प्रश्नांची संख्या कमी असल्यास आम्हाला पुरेसा वैध डेटा मिळू शकणार नाही दुसरीकडे जर बरेच प्रश्न असतील तर विद्यार्थी थकतील आणि वैध डेटा प्रदान करू शकणार नाहीत आपल्याला सर्वेक्षण फॉर्मच्या योग्य लांबीबद्दल प्रयोग करणे आवश्यक आहे आणि आपल्या संदर्भानुसार योग्य लांबीवर पोहोचणे आवश्यक आहे अभ्यासक्रम निर्गमन सर्वेक्षण फॉर्म डिझाइन करताना संस्थान व्यापी फॉर्म जर अस्तित्त्वात असतील तर तो विचारात घेणे आवश्यक आहे जर ते एकत्रीत करायचे असेल तर आम्हाला एकूण प्रश्नांची संख्या आणि त्यांचे विविध पैलूंचे वाटप या संदर्भात योग्य काळजी घ्यावी लागेल प्रत्येक श्रेणी अंतर्गत आयटमची संख्या कोर्स व्यवस्थापन कोर्स निकाल प्रशिक्षक वैशिष्ट्ये या प्रमाणे प्रत्येक प्रवर्गासाठी आपल्याला किती प्रश्न विचारायचे आहेत तेही अंतिम करणे आवश्यक आहे समाविष्ट केलेल्या श्रेण्यांच्या संदर्भात फॉर्म संतुलित असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांचा नियमित प्रतिसाद टाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारातील वस्तूंचे मिश्रण केले जाऊ शकते जसे की जर शिक्षकांच्या वैशिष्ट्यांविषयी असे काही प्रश्न एकामागून एक येत असतील पहिल्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर विद्यार्थी उर्वरित प्रश्न नियमित आणि मेकॅनिकल काही कोर्स निर्गमन सर्वेक्षण फॉर्ममध्ये हे प्रश्न मिसळले जातात कोर्सच्या निकालांशी संबंधित काही प्रश्न नंतर प्रशिक्षकाच्या वैशिष्ट्यांशी संबंधित दोन प्रश्न तर पुन्हा कोर्सच्या निकालांबद्दल प्रश्न या प्रमाणे विद्यार्थ्यांकडून नियमितपणे होणारा प्रतिसाद टाळण्यासाठी ते या प्रश्नांची सांगड घालू शकतात विशिष्ट COशी संबंधित प्रश्न विचारणे देखील शक्य आहे निर्गमन सर्वेक्षणामधील प्रश्न CO च्या बाबतीत अगदी सामान्य असू शकतात उदाहरणार्थ आम्ही विचारू कोर्सच्या सुरूवातीस COची चर्चा झाली का CO मिळविण्यात सूचना उपयुक्त ठरल्या का हे अतिशय सामान्य प्रश्न आहेत परंतु आम्ही विशिष्ट COशी संबंधित विशिष्ट प्रश्न देखील विचारू शकतो आणि हे आम्हाला विशिष्ट COशी संबंधित कोर्सची वितरण योजना सुधारण्यात मदत करेल तर COची प्राप्ती सुधारण्याच्या दृष्टीकोनातून विशिष्ट COशी संबंधित प्रश्न विचारणे उपयुक्त ठरेल काही प्रश्न अशा प्रकारे असू शकतात की विद्यार्थ्यांचे प्रतिसाद शिक्षकांना अवघड मुद्दे ओळखण्यात मदत करतील ज्या भागात विद्यार्थ्यांना एकसारखेपणाने काही अडचण येते या प्रश्नांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद शिक्षकांना अशा गुंतागुंतीच्या अवस्था ओळखण्यास मदत करेल ज्यावर अधिक काळजीपूर्वक उपाय केले जाऊ शकतात कदाचित वेगळ्या फॅशनमध्ये पुढच्या वेळी अभ्यासक्रम सादर केला जाईल विशिष्ट COशी संबंधित प्रश्न विचारण्याचा आणखी एक फायदा म्हणजे प्रतिसाद अगदी सोप्या आणि सरळ फॅशनमध्ये COच्या अप्रत्यक्ष गणनाची अनुमती देईल जेव्हा प्रश्न विशिष्ट COशी संबंधित असतात तेव्हा COच्या अप्रत्यक्ष प्राप्तीची गणना करणे अगदी सोपे होते विशिष्ट COशी संबंधित काही प्रश्न असे होऊ शकतातः असे समजा की अल्गोरिदमच्या अभ्यासक्रमात आपल्याकडे कोर्स परिणाम आहे जो विभाजन आणि विजय मिळविण्याच्या दृष्टीकोनाशी संबंधित आहे विशिष्ट उत्तरे प्रशिक्षकांना हे जाणून घेण्यास मदत करतात की CO किती प्रमाणात प्राप्त होत आहेत आणि बहुतेक विद्यार्थ्यांना कोणत्या प्रमाणात सामान्य समस्या भेडसावत आहेत दुसरा प्रश्न असू शकतो आपण मर्ज सॉर्ट अल्गोरिदम अशा प्रश्नांची उत्तरे प्रशिक्षकांना विशिष्ट COIच्या संदर्भात मौल्यवान अभिप्राय देतील त्याचप्रमाणे प्रत्येक COच्या संदर्भात डेटा उपयुक्त ठरेल यासाठी आम्ही काही प्रश्न विचारू शकतो अप्रत्यक्ष फॅशनमध्ये COची प्राप्ती मोजण्यासाठी आम्ही या CO विशिष्ट प्रतिसादांचा कसा उपयोग करू शकतो ते पाहूया अप्रत्यक्ष पद्धतीने COप्राप्तीची गणना करणे आणि त्यास CO प्राप्तिसह एकत्रित करणे थेट पध्दतींमध्ये गणना करणे यापूर्वीच्या मॉड्यूलमध्ये विस्तृतपणे चर्चा केली गेली आम्ही पाहिले की अप्रत्यक्ष पद्धतीचे मूल्य मोजले जाते आणि थेट पद्धतींमध्ये मोजलेले मूल्य सहसा 10 ते 90 च्या प्रमाणात एकत्र केले जाते याचा अर्थ असा होतो की अप्रत्यक्ष पद्धतीने मोजले जाणारे मूल्य साधारणपणे 10 टक्क्यांपेक्षा जास्त वजन दिले जात नाही आणि थेट पध्दती अंतर्गत चाचण्या क्विझ सेमेस्टरच्या शेवटच्या परीक्षा असाइनमेंट्सचे मूल्य मोजले जाणारे मूल्य दिले जाते ज्यामध्ये जास्त विशेषत 90 मूल्य दिले जाते अप्रत्यक्ष पद्धतीने गणना करणे कोर्सच्या निर्गमन सर्वेक्षण डेटावर आधारित असू शकते अप्रत्यक्ष प्राप्ती संगणकात कोर्स निर्गमन सर्वेक्षणांचे साहाय्य संगणकात अप्रत्यक्ष प्राप्ती मिळविण्यासाठी होतो जेंव्हा विशिष्ट COला विचारले जाते हा मूलत विद्यार्थ्यांचा सरासरी आकलन आहे आणि अप्रत्यक्ष प्राप्ती मूल्य म्हणून वापरला जातो उदाहरणार्थ पुढील गोष्टी गृहीत धरा कोर्समध्ये एक विशिष्ट परिणाम CO 3 संबंधित चार प्रश्न होते आणि 65 विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला प्रश्नासाठी 1 6 लोकांनी त्यास 1 चे मूल्य खूपच कमी दिले 54 ने 4 आणि 5 च्या यथोचित उच्च मूल्याचे मूल्यांकन केले 5 हे उच्चतम मूल्य आहे प्रश्न 1 च्या संदर्भात विद्यार्थ्यांचे सरासरी रेटिंग 6 x 1 54 x 4 5 x 5 एकूण संख्येला 65 ने विभाजित केले 3 त्याचप्रमाणे गृहीत धरा की प्रश्नांची सरासरी रेटिंग 2 3 आणि 4 अनुक्रमे अनुक्रमे 4 9 आणि 2 6 आहेत चारही प्रश्नांच्या मूल्यांची सरासरी 3 2 3 9 आणि 2 6 सरासरी 3 6 आहे जास्तीत जास्त संभाव्य मूल्य सर्वोत्तम संभाव्य मूल्य 5 आहे आम्ही CO3 ची प्राप्ती 3 6 म्हणजेच 72 टक्क्यांनी घेतली कोर्स निकालाच्या अप्रत्यक्ष प्राप्तीची गणना करण्याचा एक सोपा मार्ग कारण 1090 10 टक्के 90 टक्के च्या गुणोत्तरात हे थेट प्राप्तीसह एकत्रित केले जावे विशिष्ट उत्तरे पुढे आहेत त्यांची सरासरी मूल्ये देखील आपल्याला एक प्रकारचे संकेत देतात उदाहरणार्थ पहिल्या प्रश्नासाठी सरासरी मूल्य 3 8 होते दुसर्यासाठी ते 4 2 होते तिसर्या प्रश्नासाठी ते 3 9 होते परंतु चौथ्या प्रश्नासाठी सरासरी मूल्य फक्त 2 याचा अर्थ ही विशिष्ट क्षमता आहे जिथे बहुतेक विद्यार्थी आरामदायक नसतात जर प्रश्न संबंधित COचा विस्तार करण्याच्या कार्यक्षमतेशी संबंधित असतील तर पुढील मूल्ये अभ्यासक्रम पाठविल्या गेल्यानंतर कदाचित ही मूल्ये प्रशिक्षकाला देखील देऊ शकतात ज्या कोणत्या दक्षतेसाठी कदाचित बारकाईने पाहणे आवश्यक आहे अप्रत्यक्ष फॅशनमध्ये COची प्राप्ती मोजण्याचे हा एक सोपा मार्ग आहे आम्ही इतर सर्व COसाठी देखील अशीच गणना करू शकतो अभ्यास आपल्या अभ्यासक्रमासाठी कोर्स निर्गमन सर्वेक्षण फॉर्मची रचना करा आणि या अभ्यासाचे निकाल ta com वर सामायिक केल्याबद्दल धन्यवाद पुढील युनिटमध्ये निर्गमन सर्वेक्षणची रचना आणि त्याचा वापर समजून घ्या वर प्रयोगशाळेतील अभ्यासक्रम आणि निवडक कोर्स पाहू आम्ही तयार केलेले हे निर्गमन सर्वेक्षण बरेच लवचिक आहे याचा अभ्यासक्रम अभ्यासक्रमातील सर्व घटकांसाठी वापरला जाऊ शकतो मूळ कोर्स वैकल्पिक कोर्स प्रयोगशाळा अभ्यासक्रम प्रकल्प परंतु जेव्हा आपण प्रयोगशाळे आणि निवडक अभ्यासक्रम आणि प्रकल्प पाहतो तेव्हा काही अतिरिक्त बाबी विचारात येतात धन्यवाद आणि आम्ही पुढच्या युनिटमध्ये भेटू